नमस्कार तर आपण मागील वर्गात स्टेट डायग्राम बद्दल चर्चा केली होती आज आपण स्टेट ट्रान्सिशन मॅट्रिक्स बद्दल चर्चा करू चला तर मग आजच्या सत्राची चर्चा सुरू करूयात तर स्टेट ट्रान्सिशन मॅट्रिक्स बघण्यापूर्वी आपण स्टेट डायग्राम मधून स्टेट आणि आउटपुट इक्वेशन कसे तयार कराल हे समजून घेऊयात आता आपल्याला हे माहित असेल की स्टेट इक्वेशन आणि आउटपुट इक्वेशन थेट मिळू शकतात स्टेट डायग्राम स्टेट इक्वेशन आणि आउटपुट इक्वेशनच्या मदतीने आपण जाणतो की आपण मागील व्याख्यानात चर्चा केली आहे तर आपण आज पाहूया की स्टेट डायग्रामच्या सहाय्याने स्टेट इक्वेशन किंवा आउटपुट इक्वेशन कसे मिळविले जाऊ शकतात यासाठी आपण सिग्नल फ्लो ग्राफ गेनचा फॉर्म्युला वापरतो आणि स्टेट आणि आउटपुट इक्वेशन्स शोधतो तर स्टेट इक्वेशन म्हणजे काय मागील व्याख्यानात आपण काय चर्चा केली ते आठवू या तर स्टेट इक्वेशन dxdtaxtbrt आहे नंतर आउटपुट इक्वेशन ytcxtdrtअसे लिहिले जाऊ शकते आता xस्टेट व्हेरिएबल आहे rt इनपुट आहे y आउटपुट आहे आणि abc आणि d कॉन्स्टन्ट कोइफिसिएंट्स आहेत तर अशा प्रकारे आपण स्टेट आणि आउटपुट इक्वेशन परिभाषित करू शकतो आता स्टेट डायग्राम मधून स्टेट आणि आउटपुट इक्वेशन मिळविण्याची कार्यपद्धती शोधण्याचा प्रयत्न करू तर स्टेट डायग्राम मध्ये आपण पाहिले आहे की गेन व्यतिरिक्त तिथे इनिशियल स्टेट आणि इंटिग्रेटर ब्रांचेस आहेत ज्या आपण एका नोडपासून दुसर्या नोडला जोडतो मग जेव्हा आपण स्टेट आणि स्टेट डायग्राम मधून आउटपुट इक्वेशन मिळवितो तेव्हा आपण प्रथम इनिशियल स्टेट हटवतो जी आपण म्हणतो की टाईम t0 च्या बरोबरीने किंवा दुसरा काही टाईम समजा t0 असू शकते इनिशियल स्टेट काय आहेत आपण सुरुवातीला स्टेट डायग्राम मधून इनिशियल स्टेट्स काढून टाकू तसेच स्टेट डायग्राम पासून मिळवलेल्या इंटिग्रेटर ब्रांचेस देखील काढून टाकू ज्याचे गेन s 1 आहे आपण ते का काढतो कारण स्टेट आणि आउटपुट इक्वेशन मध्ये लॅपलास ऑपरेटर नसतो जो s किंवा इनिशियल स्टेट्स असतो म्हणूनच आपण हे दोन घटक आपल्या स्टेट डायग्राममधून काढून टाकतो आता स्टेट इक्वेशनसाठी आपल्याला नोड सापडतील जे आउटपुट नोड्स म्हणून स्टेट व्हेरिएबलच्या डेरीवेटीव्ह दर्शवतात म्हणून ही स्टेट इक्वेशनची डावी बाजू होईल आणि मग आउटपुट yt देखील इक्वेशन मध्ये ओळखले जाईल ज्यास आपण स्टेट डायग्राम मध्ये नैसर्गिकरित्या आउटपुट नोड व्हेरिएबल म्हणून संबोधू शकतो आता पुढे आपण स्टेट व्हेरिएबल्स आणि इनपुट व्हेरिएबल म्हणून इनपुटसला शोधूया आणि हे व्हेरिएबल्स स्टेटच्या उजवीकडील बाजूस व आउटपुट समीकरणे म्हणून आढळतील आणि मग आपण शेवटी स्टेट डायग्रामवर सिग्नल फ्लो ग्राफ गेन सूत्र लागू करतो चला एक उदाहरण घेऊया जेणेकरुन आपण स्टेट डायग्रामच्या सहाय्याने स्टेट आणि आउटपुट इक्वेशन कसे शोधू शकतो हे समजू शकू हि एक अशी स्टेट डायग्राम आहे ज्यात हे इनिशियल स्टेट्स तसेच 1s इंटिग्रेटर सेक्शन काढून टाकलेले आहे तर आपल्याकडे फक्त गेन्स आणि स्टेट्स शिल्लक आहे जर आपण येथे rt जे कि इनपुट आहे पाहिले तर ते स्टेट मध्ये जात आहे त्यास असे समजूया की हे x2 आहे जे स्टेट डायग्राम मध्ये आहे x1 हे y शी जोडलेले आहे तर येथून तुम्ही लगेचच yx1 म्हणू शकता तर हे आपल्याला आउटपुट इक्वेशन देईल आता आपण स्टेट इक्वेशन शोधण्याचा प्रयत्न करूया जेव्हा आपण x2x1dx1dt हा नोड पाहतो आपल्याला असे इक्वेशन dx1dtx2t मिळेल आपल्याकडे पुढील नोड आहे dx2dt 2x1t 3x2tr तर अशा प्रकारे आपल्याला स्टेट डायग्राम मधून स्टेट इक्वेशन मिळेल आऊटपुट इक्वेशन yx1 आपण आधीपासूनच पाहिले आहे तर आपण या प्रकारे स्टेट आणि आउटपुट इक्वेशन कंपाईल करू आता आपण स्टेट ट्रान्सिशन मॅट्रिक्स बद्दल बोलूया स्टेट ट्रान्सिशन मॅट्रिक्स म्हणजे काय तर यापूर्वीच्या स्लाइड मध्ये आपण पाहिले आहे की एक LTI चे स्टेट इक्वेशन या स्वरूपात दर्शविली गेली आहेत तर dxdtAxtBut आता पुढील चरण म्हणजे या इक्वेशनचे निराकरण शोधणे चला असे समजूया की इथे इनिशियल स्टेट व्हेक्टर xt0 आहे इनपुट व्हेक्टर utt≥0 साठी आता जर आपण हे इक्वेशन पाहिले तर वरील इक्वेशनच्या उजव्या बाजूस स्टेट इक्वेशनचा होमोजिनियस भाग म्हणून ओळखला जातो आणि पुढील टर्म ut हे फोर्सिन्ग फंक्शन आहे आता जर आपण ut0 आपण जर अशी वेळ पहिली तर आपल्याकडे होमोजिनियस इक्वेशन dxdtAxtहे आहे आता आपण असे गृहित धरू की येथे एक t मॅट्रिक्स आहे जी n×n मॅट्रिक्स आहे आणि ते स्टेट ट्रान्सिशन मॅट्रिक्स दर्शविते जर त्या स्थितीत स्टेट ट्रान्सिशन मॅट्रिक्स असेल तर त्याने dφdtAφt या इक्वेशनची पूर्तता केली पाहिजे आता येथे x0 इनिशियल स्टेट t0 ला दर्शविल्यास नंतर t मॅट्रिक्स इक्वेशन द्वारे देखील परिभाषित केल्यास आणि आपण असे लिहू शकतो xtφtx0 तर स्टेट ट्रान्सिशन मॅट्रिक्स म्हणजे असे मॅट्रिक्स जे कोणत्याही स्टेटला t0 पासून कोणत्याही स्टेट टाईम t सोबत जुळवून घेते तर तुम्हाला xtφtx0 हे जे इक्वेशन मिळाले आहे ते म्हणजे होमोजिनियस स्टेट इक्वेशनचे सोल्युशन आहे आपल्याला आता φ ची व्हॅल्यू इतर पॅरामीटर्सच्या टर्म्स मध्ये शोधणे आवश्यक आहे जसे कि AB x तर आपण काय करू φ या इक्वेशनच्या दोन्ही बाजूंनी लॅपलास ट्रान्सफॉर्म घेऊन त्याचे मूल्य निश्चित केले जाऊ शकते जे आपल्याला मिळालेले होमोजिनियस इक्वेशन आहे तर जेव्हा आपण दोन्ही बाजूंनी लॅपलास ट्रान्सफॉर्म घेतो तेव्हा आपण काय लिहू शकतो या बाजूसाठी आपण असे लिहू शकतो sXs x0AXs आता जर आपण टर्म्सची पुन्हा रचना केली तर आपण सहज लिहू शकतो तर आपणास XssI A 1x0 तर हीच Xsची व्हॅल्यू आहे जी आपल्याला मिळालेली आहे आता आपण पहिले तर या मॅट्रिक्सचे इन्व्हर्स घेत आहोत ते म्हणजे sI A आपण येथे गृहित धरण्याची महत्त्वाची प्रॉपर्टी म्हणजे मॅट्रिक्स sI A नॉन सिंग्युलर आहे म्हणजे या विशिष्ट मॅट्रिक्सचे डिटर्मिनन्ट 0 च्या बरोबर नाही आता आपण दोन्ही बाजूंनी इन्व्हर्स लॅपलास रूपांतर घेऊ xtL 1sI A 1x0t≥0 आता आपण आपल्या इनिशियल इक्वेशनशी तुलना करू शकतो जे आपल्याला स्टेट ट्रान्सिशन मॅट्रिक्सच्या दृष्टीने आढळले जे xt म्हणजे कोणत्याही वेळी स्टेट हे स्टेट ट्रान्सिशन मॅट्रिक्सच्या मदतीने इनिशियल स्थितीशी संबंधित आहे तर जेव्हा आपण या दोघांची तुलना करतो तेव्हा आपण सहजपणे स्टेट ट्रान्सिशन मॅट्रिक्सची व्हॅल्यू मिळवू शकतो tL 1sI A 1 आता स्टेट ट्रान्सिशन मॅट्रिक्सचे महत्त्व काय आहे जेव्हा स्टेट ट्रान्सिशन मॅट्रिक्स होमोजिनियस स्टेट इक्वेशनची पूर्तता करते तेव्हा ते सिस्टमचे फ्री रिस्पॉन्स दर्शवतात फ्री रिस्पॉन्स म्हणजे असा रिस्पॉन्स जो इनिशियल कंडिशन्समुळे फोर्सिन्ग फंक्शन ut0 ठेवून एक्सायटेड राहतो मागील स्लाइडमध्ये आपण पाहिलेले स्टेट ट्रान्सिशन मॅट्रिक्स फक्त मॅट्रिक्स A वर अवलंबून आहे मागील इक्वेशन पहा जर तुम्हाला इथे हे दिसत असेल तर स्टेट ट्रान्सिशन मॅट्रिक्स मॅट्रिक्स A वर अवलंबून आहे म्हणूनच कधीकधी ते A चे स्टेट ट्रान्सिशन मॅट्रिक्स म्हणून संदर्भित केले जाते आहे आता नावाप्रमाणेच आपण स्टेट ट्रान्सिशन मॅट्रिक्स पाहतो म्हणून स्टेट ट्रान्सिशन मॅट्रिक्स इनिशियल स्टेट t0 पासून ते कोणत्याही टाईम t चे इनपुट शून्य असताना ट्रान्सिशन पूर्णपणे परिभाषित केले जाऊ शकते तर हे स्टेट ट्रान्सिशन मॅट्रिक्सचे सर्वात महत्वाचे गुणधर्म आहे कारण याच्या मदतीने कोणत्याही टाईम t ला ते देखील दिलेल्या इनिशियल स्टेटला जेकि t0 बरोबर असताना आपण x ची व्हॅल्यू शोधू शकतो आता आपण स्टेट ट्रान्सिशन इक्वेशनबद्दल बोलू या तर स्टेट ट्रान्सिशन इक्वेशन लिनिअर होमोजिनियस स्टेट इक्वेशनचे सोल्युशन म्हणून परिभाषित केले जाते आपल्याकडे LTI चे dxdtAxtBut हे स्टेट इक्वेशन आहे आता लिनिअर डिफरेन्शिअल इक्वेशन सोडवण्याच्या शास्त्रीय पद्धतीने वरील इक्वेशन सोडवले जाऊ शकते किंवा आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म वापरु शकतो जर आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म वापरत असाल तर उपरोक्त इक्वेशन आपण लॅपलास डोमेनमध्ये असे लिहू शकतो sXs x0AXsBUs तर x0 म्हणजेt0 ला इनिशियल स्टेट व्हेक्टरचे मूल्यांकन होय आता जर आपण Xs साठी हे इक्वेशन सोडवित असाल तर आपल्याला काय मिळेल आपल्याला XssI A 1x0 1BUs आता दोन्ही बाजूंनी इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मच्या मदतीने या इक्वेशन मधुन मिळणारे स्टेट ट्रान्सिशन इक्वेशन आहे तर येथे तुम्हाला खालील प्रमाणे व्हॅल्यू मिळेल xtL 1sI A 1x0L 1sI A 1BUs φtx00tt τBudτt≥0 तर हि टर्म आपल्याला होमोजिनियस आउटपुट सिस्टमचा होमोजिनियस रिस्पॉन्सच्या टर्म व्यतिरिक्त मिळाली आहे कारण आता आपण सिस्टम मध्ये फोर्सिन्ग फंक्शन जोडले आहे तर आपण आता काय लिहू शकतो ही टर्म म्हणजे स्टेट ट्रान्झिशन मॅट्रिक्स आणि नंतर तुम्हाला x मिळेल जे कि t0 आहे तर तुम्हाला tx0 हे मिळेल आणि तुम्हाला या घटकाचे इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म मिळेल तर आपण इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्मचे मूलभूत प्रमेय वापरू आपण हे असे लिहू शकतो तर जेव्हा आपण येथे फोर्सिन्ग फंक्शन सिस्टम घेतो तेव्हा आपल्याला स्टेट ट्रान्सिशन इक्वेशन मिळाले ज्याचे आउटपुट xt आहे आता जेव्हा इनिशियल टाईम t0 आहे तेव्हा ही व्याख्या केली आहे आता जर इनिशियल टाईम इतर कोणत्याही टाईमला tt0 म्हटले तर संबंधित इनिशियल स्टेट आता x होईल आणि आपण असे समजू की तेथे एक इनपुट u आहे जे t0 ला केव्हाही लागू केले जाते म्हणूनच जर तुम्ही मागील इक्वेशन मध्ये tt0ठेवले आणि सोपे कराल तर तुम्हाला मिळेल xφt t0xt00tt τBudτt≥t0 आता जेव्हा स्टेट ट्रान्सिशन इक्वेशन निश्चित झाले की आउटपुट व्हेक्टरला तुम्ही इनिशियल स्टेटचे फंक्शन आणि इनपुट व्हेक्टर केवळ आउटपुट समीकरणात xt बदलून व्यक्त करू शकता तर आउटपुट इक्वेशन म्हणजे काय आपल्याकडे ytCxtDut असे आउटपुट इक्वेशन आहे आपल्याला जे आऊटपुट मिळेल म्हणजेच yCφt t0xt00tCφt τBudτDutt≥t0 ज्या सिस्टमला इनपुट उपलब्ध आहे त्याचे आऊटपुट इक्वेशन आपल्याला असे मिळेल आता आपण एक उदाहरण घेऊ आणि प्रथम स्टेट ट्रान्सिशन मॅट्रिक्स शोधण्याचा प्रयत्न करू तर आपण असे स्टेट इक्वेशन विचारात घेऊ जे तर जेव्हा आपण याची तुलना कराल तेव्हा आपल्याला असे मिळेल तर आता आपल्याकडे कोइफिसिएंट मॅट्रिकस आहेत प्रश्ना मध्ये u1 for t≥0 असे दिले आहे आणि म्हणूनच ते 1 आहे तर आता आपल्याला प्रथम स्टेट ट्रान्सिशन मॅट्रिक्स शोधणे आवश्यक आहे तर स्टेट ट्रान्सिशन मॅट्रिक्स काय असेल प्रथम sI A त्याचे मूल्य जाणून घेण्याचा प्रयत्न करू म्हणजे sI A चे इन्व्हर्स मॅट्रिक्स हे आहे आता याचा इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म घेऊन आपण स्टेट ट्रान्सिशन मॅट्रिक्स शोधू शकतो म्हणून जेव्हा आपण आपल्यास प्राप्त होणारे इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म घेतो तेव्हा हे केवळ आपण मॅट्रिक्सचे इन्व्हर्स लॅपलास ट्रान्सफॉर्म घेवून मिळवू शकतो आता t≥0 यासाठी स्टेट ट्रान्सिशन इक्वेशन असे खालील प्रमाणे आहे xtφtx00tt τBudτt≥0 आता t≥0 साठी स्टेट ट्रान्सिशन इक्वेशनचे मूल्य आपण प्राप्त केले आहे φt B आणि u त्याचे मूल्य देखील प्रश्नात दिले आहे जे प्राप्त केले आहे तर हे स्टेट ट्रान्सिशन इक्वेशन आहे जे आपल्याला कधीही t0 ला प्राप्त होईल आता आपण स्टेट इक्वेशन आणि हायर ऑर्डर डिफरेन्शियल इक्वेशन मधील संबंध पाहू तर चला आपण एक डिफरेन्शियल इक्वेशन विचारात घेऊ d3ydt35d2ydt2dydt2ytu जे थर्ड ऑर्डर इक्वेशन आहे हे शोधण्यासाठी आपल्याला हे आवश्यक आहे हे हायर ऑर्डर नुसार इक्वेशन दिले गेले आहे आपल्याला त्यास स्टेट इक्वेशन मध्ये रूपांतरित करणे आवश्यक आहे तर प्रथम आपण काय केले पाहिजे आपल्याला प्रथम उर्वरित टर्म्सवर हायर ऑर्डर डेरीवेटीव्ह टर्म सेट करुन इक्वेशन पुन्हा व्यवस्थित करावे लागेल जर आपण हे डावीकडे घेतले तर हे d3ydt3 5d2ytdt2 dytdt 2ytu आता चला स्टेट व्हेरिएबल्सची व्याख्या करूया तर x1ty x2tdydt x3td2ydt2 मग स्टेट इक्वेशन व्हेक्टर मॅट्रिक्स इक्वेशनद्वारे असे दर्शविले जातील dxdtAxtBu आता A ची व्हॅल्यू किती आहे जर आपण काढलेले हे तीन इक्वेशन पाहिले तर आपल्याला A आणि B ची व्हॅल्यू मिळेल आऊटपुट इक्वेशन आहे ytx1t1 00 x याद्वारे आपण आपली आजची चर्चा इथे थांबवू शकतो ज्यामध्ये आपण स्टेट ट्रान्सिशन मॅट्रिक्स तसेच स्टेट ट्रान्सिशन इक्वेशन बद्दल चर्चा केली धन्यवाद